नमस्कार आपण या काउंटर विषयाच्या अंतिम व्याख्यानात आहोत पूर्वीच्या व्याख्यानात आपण असिंक्रोनस रीसेट आणि प्रीसेटचा वापर करून वेगवेगळ्या मॉड्यूलर संख्यांसह काउंटरची रचना कशी तयार करावी हे पाहिले आहे आणि त्यामध्ये आपण पाहिले आहे की रीसेटच्या आधीच्या अवस्थे मधून पुढच्या अवस्थेमध्ये जाताना एक छोटीशी चूक संभव आहे आणि असिन्क्रोनोस रीसेट सर्व क्लॉक सायकल मध्ये सर्व शून्य किंवा प्रीसेट मूल्य दिसेल याची खात्री करते तर या विशिष्ट वर्गात आपण पाहू की भिन्न मॉड्यूलो क्रमांक असलेले सिंक्रोनस काउंटर कसे डिझाइन केले जाऊ शकते आणि त्या डिझाइनला सिंथेसिस सीक्वेनशिअल लॉजिक सर्किट डिझाइन समस्या मानली जाऊ शकते आणि आपण हे पाहू की अशा प्रकारची चूक होणार नाही आणि त्याला पुढच्या अवस्थेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही अनुक्रमात पुढील वैध स्थिती थेट मॉड्यूलो क्रमांकानुसार जर n अवस्था असल्यास त्या n अवस्था एकामागून एक दिसतील आणि आपण काही पूर्वी पाहिलेले अप्लिकेशन व्यतिरिक्त काही विशिष्ट अप्लिकेशन पाहू तर आपण अशा एका उदाहरणासह सुरुवात करतो जेथे आपण मॉड 6 काउंटर घेत आहोत तर मॉड 6 काउंटरमध्ये आपल्याकडे सहा विशिष्ट अवस्था आहेत आणि आपण इथे अप् काऊंटर बाबत चर्चा करणार आहोत आणि या काउंटरमध्ये 000 001 अशा सहा अवस्था असतात 010 011 100 आणि 101 त्यानंतर ती पुन्हा 000 वर जाईल आणि सर्व फ्लिप फ्लॉप पैकी J K फ्लिप फ्लॉप वापरून आपल्याला ह्याची रचना करता येते तर J K फ्लिप फ्लॉपच्या रचनेसाठी ही संश्लेषण समस्या असल्याने आपण त्याच्या एक्सायटेशन टेबलचा संदर्भ घेऊ तर हे एक्स्टेंशन टेबल आहे जर फ्लिप फ्लॉपची सध्याची अवस्था 0 असेल आणि पुढील अवस्था देखील 0 असेल तर इनपुटवर काय उपस्थित असेल 0 क्रॉस 0 1 1 क्रॉस उपस्थित असावा 1 0 क्रॉस 1 उपस्थित असावा आणि 1 1 क्रॉस 0 उपस्थित असावे क्रॉस 0 म्हणजे 00 किंवा 10 पैकी एक दोन्हीपैकी एक ठीक आहे या दोन कॉम्बिनेशन पैकी एक 00 किंवा 10हे J K 1 फ्लिप फ्लॉपसाठी 1 ते 1 बदलाची खात्री करेल ठीक आहे फ्लिप फ्लॉपवरील आधीच्या चर्चेतून हे आपल्या माहित झालेले आहे तर आपण स्टॅंडर्ड संश्लेषण प्रक्रियेचे अनुसरण करू आपल्याकडे ही स्टेट ट्रांझीशन डायग्रॅम आहे आणि आता आपण स्टेट टेबलकडे जाऊ आणि आपण एक्सायटेशन टेबलचा वापर करून वेगवेगळ्या अवस्थांसाठी वेगवेगळे इनपुट कॉम्बिनेशन वापरू तर येथे 0 0 0 ही सुरवातीची अवस्था आहे तर त्यासाठी पुढची अवस्था 0 0 1 आहे तर येथून Cn प्लस 1 0 क्रॉसमध्ये बदलण्यासाठी Cnचे संबंधित इनपुट काय असेल Bn देखील Bn प्लस 1 मध्ये बदलत आहे ते 0 ते 0 आहे तर 0 क्रॉस 0 आणि 1 मध्ये बदलणे तर ते 0 ते 1 ट्रान्सिशन आहे तर 1 क्रॉस हे स्पष्ट आहे का तर आपण फक्त आठवण करून देत आहोत की आधीच्या वर्गाच्या साध्या सिन्थेसिस उदाहरणामध्ये आपण काय केले आहे तर ही पहिली ओळ आहे त्याचप्रमाणे दुसरी ओळ 0 0 1 नंतर 0 0 0 0 वर जावे लागेल तर हे आहे 0 1 0 आणि संबंधित ट्रान्सिशन 0 ते 0 0 क्रॉस आहे 0 ते 1 1 क्रॉस आणि 1 ते 0 1 ते 0 येथे आपण पाहू शकता 1 ते 0 क्रॉस 1 हे लक्षात आले का दुसरी ओळ देखील स्पष्ट आहे तर तिसरी ओळ 0 1 0 ते 0 1 1 तर 0 0 0 क्रॉस 1 ते 1 1 ते 1 ही ओळ क्रॉस 0 आणि नंतर 0 ते 1 1 क्रॉस ओके 0 ते 1 1 क्रॉस तर यासह आपण पुढे गेल्यास आपण 1 0 1 कडे येऊ आता आधीच्या डिझाईनमध्ये मॉड्यूल 8 काउंटर एक स्टॅंडर्ड काउंटर होता आणि ते 1 1 0 वर जात होते आणि आपण एक असिन्क्रोनोस रीसेट करत आहोत जेणेकरून 1 1 0 आणि 0 0 0 एकाच क्लॉक सायकल मध्ये येणार आहे फारच कमी कालावधीसाठी 1 1 0 तेथे होता आता 1 0 1 नंतर या रचनेत आपण सरळ 0 0 0 वर जात आहोत येथे ते 0 असले पाहिजे तर 1 ते 0 तो क्रॉस 1 असायला हवा 0 ते 0 तर हा आहे 0 क्रॉस आणि 1 ते 0 1 ते 0 तर हा आपला क्रॉस 1 आहे हे स्पष्ट आहे का तर ही एक टायपो एरर होती मी हे पुन्हा एकदा 1 ते 0 करत आहे तर हे 0 होईल 1 ते 0 हे ट्रान्सिशन होत आहे क्रॉस 1 तर हा आहे क्रॉस 1 0 ते 0 0 ते 0 हा आपला 0 क्रॉस आहे आणि 1 ते 0 1 ते 0 पुन्हा क्रॉस 1 तर हे क्रॉस 1 आहे तर 1 0 1 पासून आपण थेट 0 0 0 वर जात आहोत तर अशा पद्धतीने आपण मोडुलो ६ काउंटरची रचना स्टॅंडर्ड सिंथेसिस वापरून करत आहोत ही एक सिक्वेन्शिअल लॉजिक सर्किटची समस्या आहे तर पुढची पायरी काय आहे तर पुढची पायरी ही स्टेट टेबल मधील स्वतंत्र इनपुट वापरून समीकरण लिहिलेली आहे तर JCKCआणि KB बरोबर आणि आधीच्या प्रकरणात आपण JA आणि KA म्हणून नोंद केली आहे तर 1 क्रॉस क्रॉस 1 1 क्रॉस 1 इत्यादी तर हीच गोष्ट येथे दर्शविली जात आहे आणि बाकीच्या गोष्टी येथून पुढे या कनाफ मॅप च्या आधारे घेतल्या आहेत तर हे सर्व 1 आहेत किंवा क्रॉस आहेत आपण त्या सर्वांचा 1 म्हणून विचार करू मग हे सर्वात सोपे होईल तर अशा प्रकारे आपण त्यापैकी प्रत्येकास 1 मानू शकतो तर संबंधित टेबलमध्ये आपण हे समजून घेऊ शकता की हा 1 क्रॉस1 क्रॉस नंतर 1 क्रॉस आहे आणि हे दोन 1 1 0 आणि 1 1 1 आहेत आपण त्यांना क्रॉस मानू शकतो तर त्या सर्वांना एकत्र ठेवता येईल तर हा आहे 1 इतर प्रकरणांमध्ये आपण त्या कॉलम मधील किमती घेत आहोत आणि हे 1 1 0 आणि 1 1 1 लक्षात ठेवा जे तेथे नव्हते हे शेवटचे दोन शक्य आहेत तीन फ्लिप फ्लॉपसह आठ अवस्था शक्य आहेत म्हणून 1 1 0 आणि 1 1 1 आपण लक्षात घेतले नाही ती वैध अवस्था नाही म्हणून इथे दोन्ही ठिकाणी आपण त्याला क्रॉस क्रॉस समजतो तर हा क्रॉस क्रॉस आहे याचा अर्थ असा आहे की त्याचा काही फरक पडत नाही कारण ते या अवस्थेत कधीच जाणार नाही तर ही एका वैध अवस्थेसह सुरु झाली आहे हा काउंटर एका वैध अवस्थेसह सुरु केला गेला आहे नंतर आपण पाहूया की तसे झाले नाही तर काय होईल त्याबद्दल आपण नंतर पाहू तर इथे ठीक आहे त्यानुसार तेथे 1 किंवा 0 असण्याबाबत कोणतीही सक्ती नाही ते जसे असतील तसे आपण घेऊ आता आपण त्यांचा डोन्ट केअर म्हणून विचार करू आणि यावर अवलंबून आपल्याला एक लहान सर्किट मिळेल तर हे संबंधित समीकरण आहे आणि एकदा ही समीकरणे तिथून मिळाली की आपल्याला सर्किट मिळू शकते लक्षात आले का तर हे स्टॅंडर्ड सिक्वेन्शिअल सिन्थेसिस लॉजिक सिन्थेसिस समस्या आहे आता ह्या विशेष सर्किट कडे पहा येथे 1 0 1 आल्यावर हे विशिष्ट सर्किट कसे कार्य करते हे आपण पाहतो येथे आणि नंतर क्लॉक ट्रिगर दिली असता ते 0 0 0 पर्यंत कसे जाते ते पाहू तर 1 0 1 म्हणून हे 1 बरोबर आहे आणि हे 0 आहे आणि हे 1 आहे आणि जेव्हा हे 1 आहे आणि हे 0 आहे आणि हे 1 आहे तेव्हा या फ्लिप फ्लॉपचे संबंधित इनपुट काय आहेत म्हणून JA KA नेहमीच 1 असते जे आपण नोंदवले आहे आणि मागील कनाफ मॅप मध्ये पाहिल्या प्रमाणे हा JB आहे Cn बार An तर त्या अनुषंगाने सर्किट काढलेले आहे तर Cn बार कारण हे 0 आहे तसेच हे 0 बरोबर आहे आणि An म्हणजे काय An आहे 1 JC KCचे काय तर JC Bn An आहे An 1 आहे परंतु Bn 0 आहे तर हे इनपुट 0 आहे आणि KCचे काय KC An आहे हे इथे येत आहे तर A फ्लिप फ्लॉपसाठी तुम्हाला 11 मिळाले आहेत B फ्लिप फ्लॉपसाठी इनपुट 0 मिळाले आहे आणि C फ्लिप फ्लॉपसाठी इनपुट 0 मिळाले आहे बरोबर आता जेव्हा क्लॉक ट्रिगर येईल तेव्हा काय होईल आता जेव्हा क्लॉक ट्रिगर येईल तेव्हा आपल्याकडे 11 असतील ते टॉगल होते तर ते 1 चे 0 होईल जर या JK फ्लिप फ्लॉप साठी 0 1 हे इनपुट असेल तर ते 0 असेल आणि येथे देखील ते 0 असेल तर ह्या क्लॉक एज मुळे हे सर्व 0 0 0 होतील आणि हा असिंक्रोनस रीसेट मॉड्यूलो 6 काउंटरपेक्षा वेगळा असतो जिथे आपल्याला 1 1 0 मिळते आणि त्या वेळी ते रीसेट होते आणि आउटपुट मिळते म्हणजे पुढील 0 0 0 ही अवस्था बराच वेळ मिळत असते आणि हे काउंटरचे डीकोडिंग आहे बरोबर आता आपण 1 1 0 आणि 1 1 1 या दोन अवस्थांचा विचार करू ज्याचा आपण आपल्या डिझाइन प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षात विचार केलेला नाही तर या विशिष्ट प्रकरणात ही सर्किट डायग्राम आहे तर समजा सुरुवातीला काही गोंगाटामुळे किंवा सर्ज मुळे हा दोन अवस्थांपैकी एकीकडे गेला आहे तर जर ते 1 1 1 11 1 वर गेले आणि प्रत्येक फ्लिप फ्लॉपसाठी योग्य इनपुटची गणना करा आणि पुढील क्लॉक ट्रिगरसह आपण पाहू शकता की ते 0 0 0 वर येत आहे आणि नंतर क्लॉकिंग केल्याने या ट्रान्सिशन डायग्राम नुसार हे असेच फिरत राहील आणि त्यानंतर मॉड 6 काउंटर असेल आणि जर क्लॉक ट्रिगर दिल्यानंतर हे सुरुवातीला अन्य अवैध स्थितीत गेले असता जसे की 1 1 0 तर ते 1 1 1 ला येईल आणि नंतर 0 0 0 होईल तर या विशिष्ट सर्किटला हे असेच घडते परंतु इथे काही आणखीही घटना असू शकतात जिथे क्लॉकिंग दिल्यावर हे 1 1 0 असल्यास ते 1 1 0 वरच राहील बरोबर जर ते 1 1 1 असेल तर ते 1 1 1 च राहते किंवा ते 1 1 1 वरुन परत 1 1 0 वर येईल म्हणजे ते इनव्हॅलिड अवस्थेत अडकले आहे आणि हे कधीही वैध अवस्थेपैकी एकाकडे येत नाही तर ही देखील एक शक्यता असू शकते कारण की ते अडकलेले नाही परंतु ते डिझाइनद्वारे नव्हते फक्त एवढे लक्षात घ्या ते हे ह्या पद्धतीने घडले आहे परंतु दुसर्या रचनेमध्ये यापैकी एका प्रकरणात ते लॉक होण्याची शक्यता आहे किंवा तेथे मॉड्यूलो 5 काउंटर असल्यास तीन इनव्हॅलिड अवस्था असू शकतात त्या तीन अवस्थांपैकी एकामध्ये ते लॉक केले जाऊ शकतात किंवा तेथे फिरत राहतात तर ही एक गोष्ट आहे जी आपण काउंटर डिझाईनमध्ये टाळण्याबद्दल विचार केला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे आपल्याला डिझाइन प्रक्रियेमध्ये त्यांचा स्पष्टपणे विचार करण्याची गरज आहे आणि आपण हे कसे विचारात घेऊ शकतो तर तेथे अनेक मार्ग असू शकतात तर या उदाहरणात आपण जे पहात आहोत ते म्हणजे त्यापैकी एकासाठी यापैकी कोणत्याही इनव्हॅलिड अवस्थेसाठी 1 1 0 किंवा 1 1 1 पुढील क्लॉक ट्रिगरमध्ये ते एखाद्या वैध अवस्थेत येते जसे की 0 0 0 त्यानंतर ते मॉड्युलो 6 मोजणे सुरू ठेवेल ज्यासाठी ते डिझाइन केले गेले होते तर यासाठी या दोन न वापरलेल्या अवस्थांचा ज्यांचा आपण पूर्वीच्या डिझाइनमध्ये विचार केला नव्हता आणि तेथे कनाफ मॅप च्या सरलीकरणात एक डोन्ट केअर don't care असा पर्याय होता म्हणून आता त्याचा विचार करावा लागेल तर 1 1 0 चा 0 0 0 होत आहे आणि संबंधित CBA फ्लिप फ्लॉप इनपुट असे आहेत आणि 1 1 1 ते देखील 0 0 0 आहे आणि हे J K फ्लिप फ्लॉपच्या एक्सायटेशनटेबल प्रमाणे आहे आता त्या सहा व्यतिरिक्त हे दोन्ही सुद्धा विचारात घ्यायला हवे तर हा ह्या न वापरल्या जाणाऱ्या अवस्थांमध्ये अडकण्या ऐवजी इथून बाहेर पडेल बरोबर तर आता डिझाइनचे समीकरण थोडेसे अधिक जटिल बनले आहे ह्या या आधीच्या दोन अवस्था नेहमीच डोन्ट केअर होत्या त्यामुळे समीकरणे निश्चित करण्यात अधिक लवचिकता होती तर ती समीकरणे आता अशी आहेत तर तुमच्या लक्षात येईल आधीच्या समीकरणांमध्ये JA डोन्ट केअर असल्यामुळे प्रत्येक वेळी हा 1 होता येथे आता शून्य आलेले आहे आपण याला आता 1 घेऊ शकत नाही तर त्यानुसार ते Cn बार प्लस Bn झाले आहे तर आपण काही डिझाइन लवचिकता गमावत आहोत आणि त्यामुळे ते जरासे अवघड बनत आहे परंतु त्याचा फायदा म्हणजे लॉक आउट प्रकारची परिस्थिती येत नाही म्हणूनच तो न वापरलेल्या अवस्थेत अडकणार नाही तर हे आपण पाहू शकता की हे आधीचे सर्किट होते आणि आता इनपुटसाठी ह्या डिझाइन समीकरणांसह हे सुधारित सर्किट आहे जेथे क्लॉक ट्रिगर मिळाल्यावर इनव्हॅलिड अवस्था ह्या व्हॅलिड होत आहेत आणि हेच आपल्याला अपेक्षित आहे आता आपण डिझाइनचा आणखी एक पैलू पाहू तर आपण या अप काउंटरवर चर्चा करत होतो पुन्हा त्याचप्रमाणे डाउन काउंटर देखील शक्य आहे आणि हे देखील शक्य आहे की आपल्याकडे मोजणीच्या ह्या अवस्था असू शकतात जसे की आपल्याला माहित आहे की प्रत्येक वेळी एकापाठोपाठ एक येणारी संख्या ही क्रमाक्रमाने एक ने वाढत असते किंवा एक ने कमी होत असते तर असे होणे आवश्यक नाही तर आपल्याला फक्त विशिष्ट अवस्था दर्शविणाऱ्या संख्येची आवश्यकता आहे आणि त्याचा डिझाइन प्रक्रियेमध्ये देखील विचार केला जाऊ शकतो तर इथे एक मॉड्यूलो 4 काउंटर आहे जेथे संख्या 0 0 0 1 1 0 1 1आणि पुन्हा 0 0 असे नाही मग ते काय आहे 0 0 नंतर 1 0 नंतर 1 1 0 1 आणि नंतर 0 0 याबाबत एक चांगली गोष्ट अशी आहे की इथे फक्त एक बिट बदलत आहे जे काही ठिकाणी उपयुक्त ठरू शकते काही बाबतीत योग्य आहे तर दोन मोजणीच्या अवस्थेत एकामागून एक एका बिट ची किंमत बदलत आहे परंतु येणारा क्रम हा आहे 0 2 3 पुन्हा 0 तर त्या दृष्टीने ते अनियमित आहे ते 0 1 2 3 0 नाही किंवा मागे जाणाऱ्या काउंट प्रमाणे 3 2 1 0 आणि पुन्हा 3 असे नाही आणि या विशिष्ट उदाहरणात आणखी काय आहे तर आधी आपण JK फ्लिप फ्लॉप वापरली होती आता आपण D फ्लिप फ्लॉपचा विचार करत आहोत तर D फ्लिप फ्लॉपसह देखील आपण काउंटरची रचना करू शकतो कसे ते पाहू ते D फ्लिप फ्लॉप असल्याने D फ्लिप फ्लॉप चा एक्साईटेशन टेबल वापरण्यासाठी दिला जाईल तर हे 0 ते 0 आहे तर 0 इनपुट असावे 0 1 1 इनपुटला असावे 1 0 0 इनपुटला असावे आणि 1 1 1 इनपुटला असावे तर फ्लिप फ्लॉपच्या आधीच्या वर्गात आपण पाहिलेले हे D फ्लिप फ्लॉपचे एक्साईटेशन टेबल आहे तर आता 0 0 ते 1 0 आहे नंतर 0 1 जर ते 0 1 असेल तर ते 0 0 वर जाईल जर ते 1 0 असेल तर ते 1 1 वर जाईल आणि ते 1 1 असेल तर ते 0 1 वर जाईल म्हणून आपण या गोष्टीची नोंद घेण्याची गरज आहे की ते एकामागोमाग एक येत नाहीये 0 0 ते 0 1 आणि हे फक्त अशा पद्धतीने वाढत आहे तर डिझाइन प्रक्रियेच्या या पैलूबद्दल आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे ते कनाफ मॅप वर मांडत असताना चूकणार नाही याची काळजी घ्यायला हवी आणि मग D फ्लिप फ्लॉप आहे पुढील किंमत जी असेल ते म्हणजे इनपुट ठीक आहे 1 0 1 0 तर 1 0 1 0 0 0 1 1 तर 0 0 1 1 तर त्यानुसार कनाफ मॅप मध्ये टाकल्या जाणाऱ्या किमती आणि ही समीकरणे मिळालेली आहेत तर या समीकरणासह आपण सर्किट बनवू शकतो आणि सर्किट मॉड 4 प्रमाणे काम करेल ज्याच्या मोजणी अवस्था असतील 0 0 1 0 1 1 0 1 पुन्हा 0 0 तर हे मॉड 4 चे उदाहरण आहे आणि अशाच पद्धतीने हे मॉड 8 मॉड 6 मॉड 4 5 साठी केले जाऊ शकते आणि जेव्हाही आपण मॉड्युलो नंबर वापरत असतो जे 2 ची पूर्णांक संख्या नसतात ज्यात काही इनव्हॅलिड अवस्था असलेल्या फ्लिप फ्लॉपस असतातआपण याची काळजी घेणे चांगले आहे परंतु कोणत्याही प्रकारचे लॉकिंग टाळण्यासाठी त्यांचे डिझाइन विचारात घेणे गरजेचे आहे आता आपण पाहिले आहे की पल्सेस मोजण्यासाठी आणि इतर बऱ्याच ठिकाणी काउंटरचा वापर केला जातो आणि मग डिजिटल घड्याळ जिथे सेकंद मिनिटे आणि तासांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे काउंटर वापरुन हा काउंट वाढवित आहोत तर मॉड 6 मॉड 10 एकत्रितपणे सेकंद आणि मिनिटे मोजत आहेत आणि नंतर मॉड 12 तास मोजण्यासाठी आहेत या सर्व गोष्टीचा काउंटर वापर करत असलेले आपण पाहिले आहे ते स्टॅंडर्ड उपयोग होते बरोबर काउंटरचे आणखी काही उपयोग असू शकतात जिथे आपण पाहू शकतो की या उदाहरणात काउंटर हा सिक्वेन्स जनरेटर म्हणून वापरला जाऊ शकतो हे कसे आहे शिफ्ट रजिस्टर वापरण्यापूर्वी आपण पाहिलेला काउंटर सीक्वेन्स जनरेटर बहुतेक शिफ्ट रजिस्टर आणि लिनियर फीडबॅक शिफ्ट रजिस्टर देखील आहे आणि हीच शिफ्ट रजिस्टरची दुसरी आवृत्ती आहे आणि येथे आपण एक काउंटर म्हणून काय करतो की आपण 8 बिट लांबीचा क्रम शोधत आहोतजो पुन्हा पुन्हा यायला हवा तर यानंतर आमच्याकडे एक मॉड 8 काउंटर आहे तर हे 16 बिट लांबीच्या अनुक्रमात वाढविले जाऊ शकते तर त्यानंतर तो एक मॉड 16 काउंटर असेल तर 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1 आणि नंतर पुन्हा 0 0 0 येत आहे बरोबर आणि या प्रत्येक मोजणीसाठी जसे क्लोकिंग होते तसे सीक्वेन्स आउटपुट काहीही असो सीक्वेन्स जनरेटर म्हणून आपण उजव्या बाजूला असलेले आउटपुट लक्षात घ्या तर असे समजा आपल्याला 0 1 0 0 1 1 0 1 पुन्हा 0 1 0 0 1 1 0 1 निर्माण करायचे आहे किंवा त्याची पुनरावृत्ती करायची आहे तर आता ही एक कॉम्बिनेटरियल लॉजिक सर्किट समस्या बनली आहे तर जर गणना 0 0 0 असेल तर मोजणीची अवस्था म्हणजेच आउटपुट 0 असेल मोजणीची अवस्था 0 0 1 असेल तर आउटपुट 1 असेल 0 1 0 असेल तर आउटपुट 0 असेल आणि हा काउंटर स्वतःच पुनरावृत्ती करत आहे तर 0 0 0 येईल तेव्हा इथे पुन्हा 0 येईल मोजणीची अवस्था 0 0 1 असेल तेव्हा हा 1 येथे येईल तर या पद्धतीने आपण याला मांडु शकतो तर आपल्याला Y आणि C B A चे लॉजिकल कनेक्शन निश्चित केले पाहिजे तर C B A स्वतंत्र व्हेरिएबल आहे आणि Y अवलंबून असणारा व्हेरिएबल आहे तर आपण ह्यांच्यामधील संबंध शोधत आहोत तर C B A 0 1 आणि B A 0 0 0 1 1 1 आणि 1 0 आहे तर आपण फक्त 0 1 0 0 0 1 0 0 ठेवले 1 1 0 1 1 1 0 1 बरोबर आणि नंतर आपण कनाफ मॅप समीकरण लिहितो तर B प्राइम A C B प्राइम प्लस C A तर इथे हे कॉम्बिनेटरियल लॉजिक आपल्याला मिळेल तर मग हे सर्किट कसे तयार केले जाईल तर इथे क्लॉक दिली जाईल जी अनुक्रम तयार करत आहे क्लॉक एका मॉड 8 काउंटरला जाते तर इथे तीन अवस्था आहेत C B A ज्या कॉम्बिनेटरियल लॉजिक ला देण्यात आलेल्या आहेत या कॉम्बिनेटरियल लॉजिक बॉक्समध्ये आपल्याला हे समीकरण मिळाले आहे ठीक जर हे उपलब्ध असेल तर मूलतः हे आपण कॉम्पलीमेंटेड आउटपुट मधून घेऊ शकतो किंवा इनव्हर्टर वापरून घेऊ शकतो आणि नंतर AND गेट आणि OR गेट ठीक आहे एकत्रितपणे शेवटी आपल्याला हे मिळेल मी म्हटल्याप्रमाणे ते मॉड 16 असेल तर आपल्याला 4 बिट काउंटर माहित असणे आवश्यक आहे मोजणीच्या अनुक्रमांक प्रमाणे इतर कोणताही जसे की 12 बिटचा अनुक्रम पुन्हा पुन्हा हवा असेल तर तो मॉड 12 काउंटर असेल अश्या मार्गाने आपल्याला पुढे जायचे आहे आणि आणखी एक उदाहरण ज्याद्वारे आपण हा वर्ग संपवणार आहे ते म्हणजे आपण येथे जे पाहता ते 8 ते 1मल्टिप्लेक्सर आहे ठीक आहे पुन्हा हे उदाहरण 16 ते 1 पर्यंत वाढवले जाऊ शकते आणि या 8 ते 1 मल्टिप्लेक्सरमध्ये 3 सिलेक्ट इनपुट असतील आणि मल्टिप्लेक्सर काय करते पुष्कळचे एक करते तर सिलेक्ट इनपुटवर अवलंबून एक इनपुट आउटपुटशी जोडला जातो तर अशी कल्पना आहे तर आपण 0 0 0 ठेवल्यास D नॉट जोडले जाईल तर इथे 0 0 0 असताना D नॉट आणि Y जोडलेले आहेत बाकीच्या गोष्टी Y ला योगदान देत नाहीत तर मल्टिप्लेसर अशा प्रकारे कार्य करते आता आपण पाहू शकता की हे सिलेक्ट इनपुट मॉड 8 काउंटरच्या C B A मधून दिले जातात आणि या काउंटरला क्लॉक दिली जाते तर 0 0 0 0 0 1 आणि असेच पुढे असेच जात आहे तर जेव्हा पहिल्या क्लॉक मुळे 0 0 0 असा पहिला काउंट मिळत असेल तर D नॉट ची जी काही किंमत असेल ती इथे येईल पुढे 0 0 1 आहे जी D1 ची किंमत आहे जर D1 ची किंमत 0 असेल तर ते 0 होईल पुढच्या क्लॉक साठी ते 0 1 0 असेल जे काही D2 ची किंमत आहे ते ठीक आहे जर हे 0 असेल तर ते 0 राहील तर 7 1 1 1 D7 पुन्हा येथे जाईल मग पुन्हा 0 0 0 D नॉट येथे येईल हे समजले आहे का तर अशा पद्धतीने हा पॅरलल पद्धतीचा डेटा एका क्लॉक पिरेड मध्ये सिरीयली मांडला जातो आता जर कोणी ही Y ची किंमत वाचली तर पहिल्या क्लॉक सायकलचे वेळी जेव्हा ही किंमत 0 0 0 असेल तेव्हा ते D नॉट वाचेल नंतर ते D1 वाचेल तर हे आहे D नॉट हे आहे D1 हे आहे D2हे आहे D3 आणि असेच पुढे D7 पर्यंत आहे तर आता जे समांतर होते ते आपण पाहू शकता हे सिरीयल पद्धतीचे आहे आणि ते टाईम मल्टिप्लेक्सड आहे म्हणजे ते वेगवेगळ्या वेळी येत आहे तर हे पूर्ण 8 क्लॉक सायकल आहेत ज्यामध्ये हे वाचले जात आहे तर आपण असे म्हणू शकतो की हे पॅरलल ते सिरीयल रूपांतरण होत आहे आणि डेटा टाईम मल्टिप्लेक्सड पद्धतीने वाचण्यात सक्षम आहे तर हे आणखी एक मनोरंजक उदाहरण आहे जे मॉड 8 काउंटर आणि एक मल्टिप्लेक्सर वापरून बनवलेले आहे जर हे 16 ते 1 असेल तर अशाच 16 पॅरलल डेटाला वेगवेगळ्या वेळी एका आउटपुट लाइनद्वारे वाचण्यासाठी 16 ते 1 मल्टिप्लेक्सर असेल आणि नंतर ते मॉड 16 काउंटर असेल तर तुम्हाला फक्त त्याच्या विस्ताराची आवश्यकता आहे तर यासह आपण निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत तर आम्हाला जे समजले आहे ते आहे की सीक्वेनशिअल लॉजिक सर्किट डिझाइन संकल्पना वेगवेगळ्या मोड्यूलो क्रमांकासाठी सिंक्रोनस काउंटर डिझाइनवर लागू केली जाऊ शकते आणि अशी रचना खाच किंवा चूक टाळू शकते अन्यथा जी असिंक्रोनस रीसेटवर आधारित काउंटर डिझाइनसाठी दिसते न वापरलेल्या अवस्थांचा विचार न केल्यास काउंटर लॉक आऊट होण्याची शक्यता असते म्हणूनच डिझाइन करते वेळी याचा स्पष्टपणे विचार करून हे टाळणे चांगले आहे आणि अर्थातच JK फ्लिप फ्लॉप T फ्लिप फ्लॉप आपण आधी पाहिले आहे आणि काउंटर डिझाइनसाठी SR फ्लिप फ्लॉप देखील आहे त्याचप्रमाणे D फ्लिप फ्लॉप वापरून देखील डिझाईन करता येते आणि त्याचा एक्साईट टेशन टेबल या डिझाइन प्रक्रियेसाठी वापरता येतो आणि काउंटरचे इतर अनेक ऍप्लिकेशन्स असू शकतात जसे की आपण पाहिले ते पॅरलल ते सिरीयल रूपांतरणासाठी मल्टिप्लेक्सरसह एकत्र वापरले जाते किंवा सिक्वेन्स जनरेशन साठी येथे एक कॉम्बिनेटरियल लॉजिकसह वापरले गेले आहे ओके तर आपण इथे समारोप करू